तर आता आपण बाऊंड्री कंडिशन्सकडे जाऊया पुन्हा हे तुमच्यातील बर्याच जणांसाठी रीफ्रेशर असावे तर ज्यास स्पर्शिक बाउंड्री कंडिशन म्हणतात त्यापासून आपण सुरूवात करू तर स्पर्शिक बाउंड्री कंडिशनमध्ये मला स्पर्शिक विद्युत क्षेत्र किंवा स्पर्शिक चुंबकीय क्षेत्र यांच्यात संबंध मिळवायचा आहे कारण केस योग्य असू शकते तर आपण येथे माध्यम घेऊ तर आपण ह्याला माध्यम 1 आणि माध्यम 2 म्हणू आणि मी माध्यम 1 आणि माध्यम 2 म्हणून संबोधितो येथे काय वेगळे आहे जे एका माध्यामास दुसर्या माध्यमापासून वेगळे करते विद्यार्थीः आणि विद्यार्थीः तर तेच आपण म्हणू शकतो आणि आणि तेच 2 माध्यमसाठी आहे आणि हा एक पृष्ठभाग आहे येथे पृष्ठभाग काही सामान्य वेक्टर द्वारे दर्शविले जातील ठीक आहे तर असे म्हणूया की हे येथे सुरूच आहे आणि मला स्पर्शिक फिल्डशी संबंध जोडण्याची इच्छा आहे तर आपण हे सर्व पदवीपूर्व केले आहे आपण काय करता आपण सीमेवर छोटे छोटे वायरफ्रेम घ्या तर ती सीमेच्या अर्ध्या दिशेच्या वर आणि अर्ध्या खाली आहे ओके असे काहीतरी घेऊ या याला म्हणूया आणि याला म्हणूया तर मला असे म्हणायचे आहे की वर आणि खाली असलेल्या विद्युत क्षेत्रांमधील संबंध मिळवा बाऊंड्री जे माझे उद्दीष्ट आहे तर मी काय करावे असे आपण सुचवित आहात तर मला या वक्र बाजूने इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे आहे आणि मी काय करणार आहे मी टेण्ड्स टू 0 करणार आहे ज्यामुळे मला वर आणि अगदी खाली संबंध मिळेल तर मला हद्दीच्या बाजूने जायचे आहे जे प्रमेय विद्यार्थीः स्टोक्स प्रमेय स्टोक्स प्रमेय हेच आम्हाला मदत करणार आहे बरोबर स्टोक्स प्रमेयला कर्ल आवश्यक आहे आणि मी येथे मॅक्सवेलची समीकरणे माझ्यासाठी रेडीमेड सारख्या कर्लसह बसलेली पाहतो तर हे समीकरण स्टोक्सच्या फॉर्ममध्ये येण्यासाठी मला काय करण्याची आवश्यकता आहे मला ते इंटिग्रेट करण्याची आवश्यकता आहे परंतु कोणत्या प्रकारचे इंटिग्रेशन आहे ते विद्यार्थीः लाइन इंटिग्रल लाइन इंटिग्रल परंतु मला एक लाइन इंटिग्रल दिसत नाही जर एखादी लाइन मिळणार असेल तर स्टोक्स समीकरणाच्या एका बाजूला लाईन इंटीग्रल आहे की दुसरी बाजू काय आहे विद्यार्थीः पृष्ठभाग पृष्ठभाग इंटिग्रल म्हणून मी हा पृष्ठभाग येथून घेतल्यास हा सीमारेषा बांधलेला एक मुक्त पृष्ठभाग आहे तर मी म्हणू शकतो की मी पृष्ठभागावर इंटिग्रेट होणार आहे आणि पृष्ठभागाच्या कोणत्या दिशेने पृष्ठभाग नॉर्मल दर्शवित आहे तो बोर्डमधून बाहेर ठीक आहे तर हे मी करू शकतो आणि हे माझे स्टोक्स प्रमेय आम्हाला मदत करते आणि आम्हाला हे मिळते ठीक आहे आता जेव्हा मी उजवीकडची बाजू पाहतो तेव्हा मला या समीकरणातून सब्स्टिटूट करावे लागेल तर हे सोपे आहे म्हणून सरळ करण्याचा कोणताही विशेष मार्ग नाही तर हे होईल ठीक आहे म्हणून आतापर्यंत मी हे केले की मी येथे माझे मॅक्सवेलचे समीकरण घेतले आणि या छटा असलेल्या पृष्ठभागावर इथे इंटिग्रेट केले जे ठीक आहे आणि कंटूर प्रमाणेच येथे स्टोक्स प्रमेय हे सुलभ करतात तर जेव्हा मी येथून प्रारंभ करतो असे म्हणूया की येथून पुढे या आणि येथून पुढे सर्व मार्गाने कार्य करू तर आपण असे गृहीत धरू की हे आणि परिमाण लहान आहेत जेणेकरून या कडा बरोबर विद्युत क्षेत्र कॉन्स्टन्ट आहे तर माझ्याकडे येथे आहे आणि या बाजूला आहे विद्यार्थीः शेवटची टोपी या पृष्ठभागासाठी फक्त नॉर्मल वेक्टर आहे जी सीमा निश्चित करतो कारण जेव्हा जेव्हा मी इंटरफेस निश्चित करतो तेव्हा मी इंटरफेस कसे परिभाषित करू इंटरफेस योग्य परिभाषित पृष्ठभाग नॉर्मल देतो तर मी येथून या बिंदूपासून प्रारंभ करतो तेव्हा मला काय देईल तर मला मिळेल परंतु मला फक्त मिळणार नाही तर चा टँजेन्शिअल भागही मिळेल तर मग स्पर्शिका सोबत गुणाकार होईल नंतर हा भाग संपेल आणि मग मी पुढच्या भागात गेलो मला काय मिळेल प्लस टँजेन्शिअल विद्यार्थीः तर आपण याला म्हणण्याऐवजी याला एक्स दिशेने जाणारे म्हणू आणि हे वाय दिशेने जाईल आणि किती लांबी विद्यार्थी त्याचप्रमाणे मी पुढे गेल्यास मला पुढील टर्म मिळेल विद्यार्थीः एक्स डेल्टा नंतर वजा विद्यार्थीः E1 तर मी काय केले मी या लाइन इंटिग्रलची तुकड्या तुकड्याने गणना केली आहे तर मी लिमिट घेणार आहे ही लिमिट टेंडिंग टू 0 तर जे येथे सर्व टर्म्स आहेत ते होणार आहेत ते 0 कडे जात आहेत आपण घेत असलेली आणखी एक धारणा अशी आहे की ही फील्ड भौतिक प्रमाणात आहेत जी अनंतपर्यंत वाढत नाहीत म्हणून जेव्हा एखादी संज्ञा संपुष्टात येणाऱ्या छोट्या टर्मने गुणाकार केली जाते तेव्हा मी त्यापासून मुक्त होऊ शकतो तर मी सोबत उरलो आहे आणि उजवीकडे मी आता काय सोडले आहे तर मी असे म्हणू शकतो की उदाहरणार्थ हे पृष्ठभाग आहे म्हणून मी ते लिहू शकतो आणि आम्ही असे गृहित धरत आहोत की आम्ही ds वेक्टर बरोबर असलेल्या बी आणि एम च्या घटकाबद्दल बोलत आहोत तर हे मी अगदी स्पष्टपणे सांगतो कारण मला या वेक्टर आणि या वेक्टर दरम्यान डॉटप्रोडक्ट घ्यावे लागेल तर या पृष्ठावरील प्लेनमधून जे काही या गोष्टीवर टिकेल ते या टर्ममध्ये टिकेल जे एकमेव टर्म आहे ठीक आहे तर आपण इच्छित असल्यास आपण येथे हॅट ठेवू शकता मी या टर्मबद्दल काय करू शकतो किंवा या टर्मविषयी मी काय बोलू शकतो कोणत्या टर्म टिकून राहतील कोणत्या टर्म टिकू शकणार नाहीत पहिल्या टर्मचे काय चुंबकीय क्षेत्र गुणेला किंवा मी लिमिट टेण्ड्स टू 0 घेतल्यामुळे ते 0 किंवा नॉनझेरो असेल ते चुंबकीय क्षेत्र आहे ते भौतिक प्रमाण आहे आणि आपल्याला भौतिक प्रमाणात उडण्याची अपेक्षा नाही येथे नाही येथे काहीही विशेष घडत नाही ही फक्त दोन इंटरफेसची सीमा आहे तर मी काय करावे अशी वाजवी धारणा असावी की मी हे 0 पर्यंत संकुचित करत असताना माझ्याकडे एक मर्यादित प्रमाण संपुष्टात येणाऱ्या छोट्या टर्मने गुणाकार केली जाते तर हे प्रत्यक्षात टेन्ड टू 0 होत आहे येथे या करंट बद्दल काय हा एक चुंबकीय करंट आहे एक क्षण विसरा की तो भौतिक येथे काही प्रमाणात भौतिक आहे की नाही हे मर्यादित किंवा अमर्यादित असू शकते तर ते मर्यादित असल्यास याचा अर्थ असा आहे की हे आपले योगदान टेन्ड टू 0 आहे बरोबर तर हे एक प्रकरण हाताळण्यास सोपे आहे तर दुसरे प्रकरण असे अमर्यादित आहे ते असीम कसे आहे तर अनंत वाहक सामग्री बरोबर तर अशा प्रकारे आम्ही एक परिपूर्ण इलेक्ट्रिक कंडक्टर घेतो आणि आपल्याला विचारतो की कंडक्टरवर करंट कोठे आहे किती जाडी आहे आपण काय म्हणाल तर नाही हे एक परिपूर्ण वाहक आहे अनंतता आहे मग आपण काय म्हणाल की ज्यातून करंट जाते त्याची जाडी किती आहे विद्यार्थीः येथे नाही 0 अगदी बरोबर तो शुद्ध पृष्ठभाग करंट आहे तर जर ते केवळ शुद्ध पृष्ठभाग करंट असेल तरच इंटरफेसवर त्याचे मूल्य असीम आहे बरोबर परंतु मधील हा एम मर्यादित प्रमाणात असेल म्हणूनच याला शुद्ध पृष्ठभाग करंट म्हणतात बरोबर तर जर मी हे येथे ठेवले तर केवळ जिवंत राहण्याची शक्यता असलेली अशी एक संज्ञा आहे आणि ह्या टर्म्सला मी म्हणेन तर पुन्हा क्रमवारी लावून सांगा की हे पुन्हा जर ते शुद्ध पृष्ठभाग असेल तर करंट खूप मोठा असेल परंतु हे खूप मोठे प्रमाण संपुष्टात येणाऱ्या छोट्या टर्मने गुणाकार केली जाते आणि तेच मला एक मर्यादित पृष्ठभाग करंट देईल अशा थ्रेडबॅर म्हणजे आम्ही त्याबद्दल विचार करण्याची सवय नाही परंतु अशाच प्रकारे आपण या समीकरणात पोहोचलो आहोत म्हणून जेव्हा मी डाव्या बाजूची आणि उजव्या बाजूची दोन्ही तुलना करतो तेव्हा जे मला मिळते तर हे काहीच नाही परंतु विद्युतीय क्षेत्राचा स्पर्शिक भाग मध्यमच्या वर किंवा मध्यमच्या खाली आणि हा विद्युतीय क्षेत्राचा स्पर्शिक भाग मध्यमच्या वर आहे येथे एक आहे आणि येथे एक ते कॅन्सल होतील म्हणून जेव्हा मी ही दोन समीकरणे एकत्रित करतो तेव्हा मी त्यांना वेक्टर लक्षात ठेवून एकत्र केले पाहिजेत बरोबर जेव्हा मी ही दोन समीकरणे एकत्रित करतो तेव्हा तुम्हाला हे समजेल की हे तेच समीकरण आहे जे मला भेटले ठीक आहे तर तुम्ही येथे पाहाल मी n का डिफाइन केला तर आपण येथे इलेक्ट्रिक फील्ड घेऊ जसे आपण असे म्हणू इच्छित आहोत पॉइंटिंग करत आहे तर जर प्लेनमध्ये एन आहे तर प्लेनमध्ये कोठे पॉइंटिंग करत आहे प्लेनच्या बाहेर ते सीमेवर स्पर्शिक असेल n कोणत्याही वेक्टरचा क्रॉस n ला लंब असेल आणि n सीमेस लंब असेल तर नेहमीच हद्दीच्या बाजूने राहील तर वेक्टर्सचा वापर हा त्वरित आम्हाला स्पर्शिक फिल्ड देण्यासाठी हा एक अत्यंत हुशार मार्ग आहे हायस्कूलमध्ये लिहिण्याची पद्धत या प्रकारची किंवा स्पर्शिक होती अशाप्रकारे आपण आपल्यास जाणत असलेले पहाल परंतु आम्ही वेक्टरची भाषा वापरुन हे अधिक परिष्कृत पद्धतीने लिहू शकतो तर थोडक्यात सांगायचे तर n ला लंब होणार आहे आणि n ला लंब काय आहे इंटरफेस तर ही टॅन आहे म्हणून येथे हे जे लिहिले आहे तेच हे स्पर्शिक फिल्ड आहे आणि उजव्या बाजूला जे उरले आहे ते हे आहे म्हणून मी याला शुद्ध पृष्ठभाग प्रवाह म्हणतो तर मी दुसर्या मॅक्सवेलच्या समीकरणासाठी समान एक्झरसाईझची पुनरावृत्ती करू शकतो पुन्हा तिथे माझ्याकडे काय आहे माझ्याकडे आहे बरोबर आहे तर मी त्याच प्रूफची लाईन बाय लाईन नक्कल करू शकतो जी टिकेल तर हा डी एक भौतिक प्रमाण किंवा विस्थापन फील्ड आहे जेव्हा मी त्यास पृष्ठभाग इंटिग्रलपणे चिकटवून ठेवतो मी असे म्हणू शकतो की त्याचे योगदान नाहीसे होईल फक्त एक J येथे राहणार आहे आणि या वेळी J यामध्ये एक सकारात्मक चिन्ह आहे माफ करा M यामध्ये एक नकारात्मक चिन्ह आहे तर आपण पाहू शकता की टॅन्जेन्शियल एच फील्डसाठी हा संबंध मला मिळतो तर हे स्पर्शिक ई आहे आणि हे स्पर्शिक H फील्ड आहे तर येथे हे पुन्हा एक शुद्ध पृष्ठभाग प्रवाह देखील आहे म्हणजे शुद्ध पृष्ठभागाचे प्रवाह म्हणजे कमीतकमी लहान जाडीत तो पृष्ठभागात राहतो तरच ते योगदान देऊ शकते म्हणून जर मी नॉन कंडक्टिंग माध्यम घेत नाही तोपर्यंत काच भिंत मजला जोपर्यंत आपण घेतो त्याबद्दल जे काही नाही त्याबद्दल काहीच माहिती नाही कारण ते परिपूर्ण कंडक्टर नाहीत तर त्या प्रकरणात आपण काय कराल सीमा अटी दर्शविण्याचा सर्वात सामान्यतः कोणता मार्ग आहे टॅन्जेन्शियल फील्ड समान आहेत कारण ते असे आहेत की जे आणि एम 0 आहेत तर आपण मिळवा आणि आम्ही असे लिहित आहोत की वेक्टरच्या भाषेत हे वापरून आपण हे डेरीव्हेशन फार चांगले पाहिले आहे तर स्पर्शरेषेच्या सीमा अटी इतरांप्रमाणेच आहे तर तुम्हाला लक्षात येईल की आम्ही मॅक्सवेलची पहिली दोन समीकरणे योग्य वापरली आहेत तर मी उर्वरित 2 समीकरणे योग्य वापरल्यास काय होते ते विचारू शकता तर ते आपल्याला सामान्य सीमा अटीवर घेऊन जाईल आणि मी वापरेन तर मला वाटतं की मी येथे चूक केली आहे ती येथे अधिक सामान्य सीमा अट असली पाहिजे तर पुन्हा मला येथे एक इंटरफेस आहे हे मध्यम 1 आणि मध्यम 2 आहे जर एखाद्याला आठवण असेल तर येथे सीमा अटी शोधण्याचा मार्ग काय आहे विद्यार्थी सिलेंडर सिलेंडर घ्या बरोबर आहे तर मी या प्रमाणे एक सिलिंडर घेत आहे तर हे माध्यम 1 आणि 2 आहे आपण मुक्त पृष्ठभाग किंवा बंद पृष्ठभाग घेत असाल तरीही आपल्याला हा संकेत कसा मिळेल तो इशारा त्याकडे पाहून येतो विद्यार्थीः मॅक्सवेलच्या समीकरणांचे इंटिग्रल स्वरूप बरोबर येथे जेव्हा मी हे समीकरण येथे इंटिग्रल स्वरुपात केले तेव्हा मला समजले मी कर्ल घेत होतो विद्यार्थीः कर्ल स्टोक्स प्रमेय द्वारे मला माहित असलेले कर्ल लाइन इंटिग्रलमध्ये रूपांतरित होणार आहे तर मला एका मुक्त पृष्ठभागाची आवश्यकता आहे जेव्हा मी या समीकरणाकडे पाहतो तेव्हा माझ्याकडे एक डायव्हर्जन्स संज्ञा आहे आणि मला माहित आहे की डायव्हर्जन्सवर लागू होणारे प्रमेय एक व्हॉल्यूम इंटिग्रल आहे तर मी येथे व्हॉल्यूम पिलचा विचार करतो पूर्वीच्या उदाहरणाप्रमाणे आपण हे प्रमेय वायर फ्रेमवर वापरण्याचा प्रयत्न करू शकता आपण कोठेही जात नाही हे आपल्याला आढळेल जर मी हे येथे घेतले तर आपण आधीपासून वापरलेल्या प्रमेयचा उल्लेख केल्याप्रमाणे आपण येथे डायव्हर्जन्स वापरणार आहोत जर मी दोन्ही बाजूंचा व्हॉल्यूम इंटिग्रल घेतला तर तर आणि हे मला बंद पृष्ठभागाच्या उजवीकडील डी फ्लक्सचा प्रवाह देईल बरोबर तर येथे माझ्याकडे एक आहे आणि येथे एरिया आहे बरोबर मागील उदाहरणात जे काही केले त्यासारखेच मी दोन्ही बाजूंनी या इंटिग्रलची गणना करीन तर कदाचित या प्रकरणात आपल्याला संपूर्ण डेरीव्हेशन मध्ये जाण्याची आवश्यकता नाही तर मी काय सहजपणे पाहू शकतो त्याचे मूल्यांकन करण्यासाठी आपण किती पृष्ठभाग तोडले पाहिजेत तर उदाहरणार्थ ही एक पृष्ठभाग वरची कॅप आहे नंतर तळाशी कॅप 1 बरोबर आणि नंतर वक्र पृष्ठभागाचे काही योगदान असेल आणि वक्र पृष्ठभागाचे काही योगदान त्याचे काय होईल हे मला माहित आहे विद्यार्थी हे 0 वर जाईल कारण मी 0 वर जाण्याची मर्यादा निश्चित करणार आहे मला हे फील्ड शक्य तितके पिळून काढायचे आहे म्हणून मला येथे वरील आणि अगदी खाली असलेल्या फील्डमधील संबंध मिळू शकेल मला इथला फील्ड आणि इथला फील्डचा संबंध नको आहे हेच आपणास माहित आहे ती एक सीमा अट नाही मला हे श्रींक करून बाऊंड्री जवळ आणायचे आहे तर या टॅप्समधून जे काही योगदान देत आहे तेच काय टिकून राहील आता येथे कॅपसाठी पृष्ठभागाचे सामान्य काय आहे ते म्हणजे हेच बाह्य प्रवाहात योगदान देणारी सामग्री आहे आणि पृष्ठभागावर सामान्य असणे म्हणजे प्रवाह होय म्हणून जेव्हा मी या डेल्टा वायला 0 पर्यंत खाली आणत आहे त्या कॅप्स पर्यंत या सामान्यतेसह इंटरफेसच्या पृष्ठभागाच्या अगदी सामान्य पृष्ठभागावर असेल या प्रकरणात हे अधिक एन असेल तर ते वजा एन हॅट असेल म्हणून जेव्हा मी येथे 3 खंडांवर हे लेखांकन करीत आहे उदाहरणार्थ मी येथे सोडले जाईल मी फक्त येथे घटक गुणेला आणि घटक आणि प्लस 1 टर्म लिहितो ज्याला वक्र पृष्ठभाग असे म्हणतात हि टर्म 0 कडे जाईल बरोबर तर उर्वरित अवघड भाग येथे उजवीकडची बाजू पाहणे आहे तर उजवीकडील बाजू असेल तर डीव्ही वरुन इंटिग्रेट केलेल्या या व्हॉल्यूममध्ये किती चार्ज आहे आणि हे डीव्ही असणार आहे मी फक्त आणि अगदी बरोबर लिहू शकतो हे या बेलनाकार बॉक्सचे व्हॉल्यूम आहे आता हे 0 असेल की नाही याबद्दल आपण काय म्हणू शकता विद्यार्थी तेथे इंटिग्रल नाही इथे कोणतेही इंटिग्रल नाही आहे आम्हाला त्यातून सुटका मिळाली होय तर ही 0 किंवा नॉनझेरो असेल आणि 0 किंवा नॉनझेरोची स्थिती काय असेल विद्यार्थीः विद्यार्थीः नक्की म्हणूनच सध्याच्या चर्चेच्या बाबतीत जर माझ्याकडे व्हॉल्यूम चार्ज वितरण असेल तर मी व्होल्यूमद्वारे वितरित केलेला चार्ज असेल तर काय होईल ते संक्षिप्त आकारात मर्यादित आकार असलेले मर्यादित चार्ज 0 होईल तर त्याचे योगदान नगण्य असेल दुसरीकडे जर माझ्याकडे शुद्ध पृष्ठभाग चार्ज असेल जे योग्य धातू कंडक्टर घेणाऱ्या परिपूर्ण कंडक्टरसाठी पुन्हा होऊ शकते जे चार्ज पृष्ठभागावर पूर्णपणे राहते बरोबर जर हा चार्ज शुद्ध पृष्ठभाग चार्जचा असेल तर या टर्मसाठी जगण्याचा एकमेव संभाव्य मार्ग आहे तर हा एक शुद्ध पृष्ठभाग चार्ज आहे आणि आणि यामुळे आणि चा सामान्य घटक प्राप्त होतो हा एकमेव भाग आहे जो डॉटप्रोडक्ट मध्ये टिकेल आणि मी त्याच तर्कशास्त्राची पुनरावृत्ती दुसर्या डायव्हर्जन्सच्या संबंधाने पुन्हा करू शकतो आणि मला मिळेल तर हे देखील शुद्ध चुंबकीय चार्ज आहे ते ठीक आहे तर ही तंत्रे लक्षात ठेवा आपण त्यांना समस्येवर अवलंबून असलेल्या गोष्टी लागू कराव्या लागतील आणि आपण पाहू शकता की आम्ही केवळ पृष्ठभागावर एका पृष्ठभाग इंटिग्रल मधून लाइन इंटिग्रल किंवा व्हॉल्यूम इंटिग्रल मधून पृष्ठभाग इंटिग्रल सुलभ करण्यासाठी वेक्टर कॅलक्युलसची साधने वापरत आहोत हीच येथे मूलभूत कल्पना आहे तर मग फिल्डमध्ये काय शक्ती आहे ते पाहू तर हे आपल्या सर्वांना परिचित असले पाहिजे ज्याला त्वरित पोयंटिंग वेक्टर म्हणतात त्वरित पोइंटिंग वेक्टरची व्याख्या अगदी सोपी आहे जेव्हा मी वास्तविक मूल्यवान भौतिक परिमाणांकडे पहातो तर फक्त त्या दृष्टीने ठीक आहे त्यापेक्षा सोपे नाही जेव्हा मी माझ्या फेजर्सचा बरोबर परिचय करून देतो तेव्हा हे एक्सप्रेशन थोडेसे क्लिष्ट होते तर मला आता हे शोधायचे आहे मला हे पोइंटिंग वेक्टर एका फेसर नोटेशनमध्ये व्यक्त करायचे आहे कारण मी माझे सर्व गणित फेसरमध्ये करणार आहे माझ्याजवळ फेजर्सच्या दृष्टीने पॉवरचे एक्सप्रेशन असणे आवश्यक आहे तर आम्ही हे आधीच केले आहे की फेसरच्या भागाच्या संदर्भात वास्तविक मूल्यवान परिमाण व्यक्त केली जात आहे बरोबर जर मी तुम्हाला हे सहजपणे विचारले तर तुम्ही कॉम्प्लेक्स संख्येचा रिअल भाग कसे लिहिता विद्यार्थी कॉस कॉस एक मार्ग आहे समजा दुसरा मार्ग म्हणजे मी तुम्हाला एक कॉम्प्लेक्स क्रमांक झेड देतो आणि मी तुम्हाला झेडचा रिअल भाग देण्यास सांगितले विद्यार्थी बरोबर तर मी हे अर्धे म्हणून देखील लिहू शकतो तर ठीक आहे तर हे इलेक्ट्रिक फील्डपर्यंत आहे त्याच प्रमाणे मी H I साठीही असे करू शकतो हे ठीक आहे म्हणून लिहीन तर मी पुढे काय करणार आहे मी हे एक्सप्रेशन आणि हे एक्सप्रेशन घेणार आहे आणि पॉइंटिंग वेक्टरसाठी या एक्सप्रेशनमध्ये ठेवणार आहो आणि आपल्याला काय मिळेल ते पाहू तर जेव्हा मी या दोन प्रमाणात क्रॉस प्रोडक्ट घेतो तेव्हा आपण किती टर्म्स पाहता तर उदाहरणार्थ जेव्हा हा याशी जोडतो तेव्हा मला काय मिळेल मला आत मिळेल जेव्हा हा या बरोबर एकत्रित करतो तेव्हा मला काय मिळेल विद्यार्थी वजा मला हे मिळणार तसेच जेव्हा याला यासह एकत्र केले तेव्हा मला काय मिळेल विद्यार्थी नाही डीसी आणि आपल्याला काय मिळते 0 आणि त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा याबरोबर याला जोडले जाते तेव्हा मला काय मिळेल फ्रिक्वेन्सी टर्म्स फेसर टर्म्स 0 आहेत बरोबर तर या सर्व एक्सप्रेशनचा प्रारंभ न करता देखील मला माहित आहे की ह्या मला मिळणार्या फ्रिक्वेन्सी टर्म्स आहेत मला एक 0 मिळेल मला एक मिळेल मला मिळणे शक्य नाही बरोबर आपण सहजपणे ते त्वरित पाहू शकता म्हणून जेव्हा आपण हे अधिक सुलभ कराल तेव्हा आपण लिहू की आपल्याला काय एक्सप्रेशन मिळते ते प्रथम टर्म आहे ते म्हणजे 0 व दुसरे टर्म जे आपल्याला मिळते ते ठीक आहे तर सर्व सीमा कंसात आहेत ज्यानंतर हे मला मिळेल ठीक आहे तर आपण पहाल की पॉवरमध्ये 2 घटक आहेत एक डीसी वर आहे आणि एक येथे आहे तर मी फ्रिक्वेन्सीच्या दुप्पट ओसीलेटिंग केलेल्या फेसरची घेतली तर सरासरी किती मिळेल 0 बरोबर आपण ला 1 कालावधीत इंटिग्रेट केल्यास ज्या प्रकारे आम्ही 2 उतार चढत आहोत सरासरी 0 असेल म्हणूनच केवळ डीसी टर्म्स सरासरी उर्जा टिकते बरोबर तर आता आपल्याकडे खूप सामान्य आहे आणि सामान्यत आम्हाला सरासरी उर्जा मध्ये रस असतो आता सरासरी पॉवर आता फेसरच्या टर्म्समध्ये दिलेला आहे ठीक आहे तर हे आहे आणि त्यापैकी निम्मे घ्या तर आपण पाहू शकता की पॉवर हे ई क्रॉस एच टर्म्स येथे ई क्रॉस एच तारा येथे वास्तविक असू शकते काल्पनिक असू शकते आणि आमच्याकडे दोन्ही भाग कॉम्प्लेक्स नंबर आहेत तर वास्तविक भाग मला पॉवर देईल आणि काल्पनिक भागाचे काय आम्ही त्यास सर्किट पार्श्वभूमीचे लोक म्हणतो विद्यार्थीः रियाक्टिव्ह रियाक्टिव्ह शक्ती तर जेव्हा आपण अँटेनामधून रेडिएशन पाहतो तेव्हा वास्तविक शक्ती आणि रियाक्टिव्ह शक्तीची ही संकल्पना खूपच मनोरंजक असेल अँटेनाच्या जवळच्या फिल्डमध्ये बहुतेक उर्जा रियाक्टिव्ह असते जसे आपण दूरच्या फिल्डमध्ये गेलो तेव्हा आपल्याला आढळेल की ते अधिकाधिक वास्तविक होते तर हे केवळ सैद्धांतिक गंमतीसाठीच नाही तर प्रत्यक्षात या गोष्टी घडत आहेत ठीक आहे